बद्ध स्तिथी साठी एक आयामी श्रोडिंगर समीकरणाचे संख्यात्मक समाधान I मागील 2 व्याख्यानांमध्ये आपण 2 प्रकरणांचा विचार केला आहे डेल्टा फंक्शन संभाव्यतेमध्ये फिरणारा कणांपैकी एक आणि मर्यादित आकाराच्या बॉक्समध्ये हलणारा कण ज्यासाठी श्रोडिंगर समीकरण विश्लेषणात्मक पद्धतीने सोडवले जाऊ शकते तथापि सर्व क्षमता नाहीत माझा अर्थ असा आहे की या प्रकारचा उपचार पाहण्यास सक्षम आहे उदाहरणार्थ जरी मी संभाव्यता घेतो जिथे संभाव्यतासीमारेषेवर∞ होते आपण x 0 आणि x L म्हणू परंतु या दरम्यान संभाव्यता बदलली असे समजले किंवा संभाव्यतेमध्ये जे यासारखे आहे किंवा सर्वसाधारणपणे संभाव्य जे काही श्रोडिंगर समीकरण कसे सोडवायचे याच्या दरम्यान काही अनियंत्रित आकार आहे आणि त्यासाठी आम्हाला श्रोडिंगर समीकरण संख्यात्मकदृष्ट्या समाकलित करावे लागेलआपण विभेदक समीकरणात संख्यात्मकदृष्ट्या कसे समाकलित करतो मी आता मुख्यत्वे श्रोडिंगर समीकरण सोडवण्यावर लक्ष केंद्रित करेन दुसरा क्रम विभेद समीकरण VxψEψ आणि हे एक इगेन मूल्य समीकरण आहे याचा अर्थ मला काही सीमा अटी पूर्ण कराव्या लागतील तरच उपाय स्वीकारार्ह आहे तर मी फक्त तुम्हाला सांगतो की श्रोडिंगर समीकरणासाठी वजा 22m VxψEψ आहे मला पहिल्या क्रमांकाच्या काही अटी पूर्ण करायच्या आहेत तरंग कार्य ψx सतत आहे आणि तिसरा सतत आहे जोपर्यंत आपण∞ वर जात नाही मला या सर्व 3 अटी पूर्ण कराव्या लागतील आणि नंतर हे एकत्र मला इगेन ऊर्जा आणि इगेन फुंकशन देतील तर आपल्याला हे समीकरण सीमां अटी सह सोडवणे आवश्यक आहे आणि ψ व ψ हे दोन्ही संख्यात्मक तंत्रांबद्दल शिकणे सुरू ठेवण्यासाठी सतत आहेत याची खात्री करून आम्ही या व्याख्यानात एका सोप्या समस्येवर लक्ष केंद्रित करू जेथे 00 आणि L0जे आपल्याला समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून देईल तर ही समस्या दोन बिंदूंवर असीम उंच V→∞ आहे आणि and 0 आणि L च्या बाहेर राहते V हा काही आकार V आहे तर या काठावर ψ0 आणि दुसऱ्या काठावर ψ0 आणि आपल्याला यासाठी उपाय तयार करावा लागेल तर विभेदक समीकरणांच्या संख्यात्मक समाधानामध्ये आम्ही प्रत्यक्षात उपाय तयार केला तर ते कसे असेल आमचा आकार आणि ते सर्व अपडेट करण्यासाठी आम्ही आणि एकत्र करणे सुरू करतो तर या प्रकरणात एक तंत्र असू शकते ज्या बाबतीत sides 0 दोन बाजूंनी ψ0 आणि ψ दोन्ही 0 आहेत हे x 0 x L आहे तर याची सुरुवात करण्यासाठी एक मार्ग x 0 वर 00 आणि सह काही मर्यादित संख्येच्या बरोबरीने 1 किंवा काही स्थिर म्हणू शकतो मी इथे काय करत आहे ते दाखवत राहीन तर या बॉक्समध्ये मी ψ हे लाल ψ 0 द्वारे दाखवले आहे आणि आपण यासह काय करू शकतो तर ते पुढील बिंदूवर मूल्य शोधू शकतो तरक्रमांक 2 पासून श्रोडिंगर समीकरण 2m2V0 E आहे तर मला माहित आहे की याचा अर्थ असा आहे की कोणत्याही वेळी मला आणि ψ माहित आहे ते मला देखील देते तर या बिंदूपासून डाव्या हाताला x 0 सुरू झाले मी ते अपडेट केले आहे आणि म्हणून मी at i1 th point iΔx लिहू शकतो तसेच मी at i1 th point iΔx अपडेट केले आहे आणि मला कसे माहित आहे x मला माहित असलेल्या काही बिंदू अपडेट करू शकतो आणि देखील एकदा मी ते केले म्हणून या क्रॉसवर मला सर्व काही मिळाले आहे येथून मी पुन्हा माझे उत्तर पुढील बिंदूवर आणि त्यापासून पुढच्या बिंदूपर्यंत त्यापासून पुढच्या बिंदूपर्यंत त्यापासून पुढच्या बिंदूपर्यंत तयार करतो आणि असेच मी उपाय तयार करत राहू शकतो कारण मी फक्त पहिल्या क्रमपर्यंत अटी ठेवत आहे मला खात्री करावी लागेल की हे x खरोखरच लहान आहे दुसऱ्या ऑर्डरमध्ये आता दुर्लक्ष केले जाऊ शकतेजेव्हा पुन्हा एकदा आपण या प्रक्रियेला सुरुवात करू तर या प्रकरणात मी एक उदाहरण घेत आहे जेथे दोन्ही बाजूंनी psi नाहीसे होईल 0 xL तर x0 ने 00 0 सह काही स्थिरांकासह प्रारंभ करा तर आपण ते C लिहू मी आधी लिहिले आणि xL पर्यंत समाधान तयार केले आता सीमारेषेची मागणी आहे की L0 आता लक्षात ठेवा जेव्हा मी ψψx0 पासून प्रारंभ करत आहे मी एक उपाय तयार करीत आहे आणि समाधान E वर अवलंबून आहे ते का झाले कारण माझ्याकडे psi ψ00 00 होते परंतु माझ्याकडे आहे जे कोणत्याही वेळी 2m2V0 E म्हणून दिले जाते तर हे कशावर अवलंबून आहे E हे दिले आहे आणि मी या सर्व 3 चा वापर माझे उत्तर तयार करण्यासाठी करतो तर खरोखर ψ हे 0 होणार नाही जोपर्यंत मला ते इगेन मूल्य देत नाही तर काय होऊ शकते उदाहरणार्थ जर मी उपाय तयार केला तर एक उपाय असा असू शकतो मी हिरव्या रंगात दर्शवित आहे की हे स्वीकार्य नाही तर हे काही E दुसरे उपाय आहे जसे की इतर काही E असे करावे जोपर्यंत मी E बरोबर लिहित नाही जोपर्यंत कमीतकमी दुसऱ्या बाजूला 0 जाईल आणि ते स्वीकार्य आहे तर जर काही E साठी ψ 0 हे E हे इगेन ऊर्जा आणि E इगेन फंक्शन म्हणून स्वीकारले आणि मग तुम्ही E वाढवत राहू शकता आणि अधिकाधिक स्तिथी शोधू शकता या प्रकरणात कण 0 आणि l दरम्यान बांधलेला असल्याने याचा अर्थया प्रकरणात V→∞ या सीमेच्या बाहेर खूप स्तिथी असतील आणि म्हणून तुम्ही E वर स्कॅनिंग ठेवू शकता आणि अधिकाधिक स्तिथी शोधू शकता दुसरी पद्धत गुणधर्मांचा पुन्हा वापर करणे असू शकते हे समाधान श्रोडिंगर समीकरण आहे आणिया प्रकरणात पुन्हा माझ्याकडे 00 L0 x0 xL क्रमांक 1 समाकलित करणे किंवा मी म्हणेल कि x 0 पासून उजवीकडे समाधान तयार करणे जेथे x0 लिहिले पाहिजे तर तुम्ही 00 0 ने सुरु करा जे काही संख्येच्या समान आहेत आणि नंतर तुम्हाला ψ पासून मिळेल आणि तुम्ही विशिष्ट बिंदू x पर्यंत समाकलित करणे सुरू करता त्याला x0 पर्यंत xx0 म्हणूया पुन्हा xL पासून डावीकडे समाकलित होण्यास सुरवात करा तर तुम्ही काय कराल x L वर xL0घ्या म्हणजे मला इतर काही स्थिर C ते आहे तर आपण पुन्हा डावीकडे आणि xx0 पर्यंत समाकलित करण्यास प्रारंभ करू तर या संभाव्यतेमध्ये आपण काय केले आहे आपण येथून एक समाधान तयार करू जे आपण म्हणुयाकी ते या बाजूने बाहेर येते आणि आम्ही उजव्या बाजूने उपाय तयार करणे सुरू केले आणि आपण असे म्हणूया की हे असे बाहेर येते जे इतर परिस्थितीशी जुळण्याची गरज नाही मला ते लाल रंगात दाखवू द्या हे आता आपण xx0 वर समाधान कोणत्याही बिंदूवर जुळले पाहिजे याचा अर्थ असा आहे कि स्वीकार्य समाधानासाठी आपल्याकडे ψ सतत आहे याचा अर्थ डावीकडून xx0उजवीकडून xx0 आणि दुसरे सतत असणे आवश्यक आहे तर तुम्हाला डावीकडून उजवीकडून येणाऱ्या xx0 च्या बरोबरीचे असावे तर तुम्ही जे करू शकता ते दोन समाधानांशी जुळणे म्हणजे एका घटकाद्वारे गुणाकार करणे आणि नंतर मूल्यांची तुलना करणे आणि तुमच्याकडे डावीकडून एक उपाय आहे तो उजवीकडून येणारा हा उपाय असा असू शकतो जो यासारखा असू शकतो आता आपण बघूया की या टप्प्यावर जेथे आपण जुळवत आहोत ते xx0आहे आपण वेगवेगळ्या उतारांपासून सुरुवात केल्यास प्रथम तरंग फंक्शन जुळत नाही तर आपल्याला काय करावे लागेल ते म्हणजे उजव्या हाताला त्या घटकाशी गुणाकार करणे जे ते खाली आणते तर वेव्ह फंक्शन या टप्प्यावर जुळते तर मी rightलिहू शकतो मी rightxleftx0rightx0असे लिहू शकतो यामुळे जुळणी होईल तर यामुळे हे वक्र होण्यास योग्य होईल तर मला हे नवीन लिहू द्या तर लाल पासून आम्ही हे केले आहे मला हे लाल म्हणून लिहू द्या तर मी rightnewxrightxleftx0rightx0 केले आहे आणिहि पहिली पायरी आहे आणि यानंतर हे C जरleftx0 हे सारखेच आहे जर ते उजवीकडून येत असेल तर ते समाधान स्वीकार्य नाही दुसरीकडे जर दोन्ही समान असतील तर आम्हाला इगेन ऊर्जा E सापडली आहे म्हणून काही उर्जेसाठी ते समान आहेत आणि ते इगेन ऊर्जा आहे हे सर्व पुनर्प्राप्ती झाल्यावर ते सर्व उर्जेसाठी समान नसतील तर इगेन मूल्य आणि इगेन फंक्शन दोन वेगवेगळ्या प्रकारे शोधण्याचा हा मार्ग असू शकेल जेव्हा वेव्ह फंक्शन सर्वत्र सुरळीत आहे याची खात्री असेल याचा अर्थ ψ आणि समान आहेत मी कोणत्या बाजूने वेव्ह फंक्शन फॉर्म समाकलित करतो आणि दुसरा मी आम्हाला एका सीमेपासून सुरळीत वेव्ह फंक्शन तयार करतो आणि इतर सीमा अटींचे देखील निराकरण होत आहे हे दोन्ही स्वीकार्य मार्ग आहेत याची खात्री करा आता आपण कधीकधी खरं तर सर्व वेळ ची सलगता आणि ची सलगता एका स्थितीत एकत्र करतो ज्याला लॉगरिदमिक व्युत्पत्तीची सलगता म्हणून ओळखले जाते तर या प्रकरणात मी काय x0x0।left हे घेतो आणि याची तुलना x0x0।right शी करतो आणि ते काही E साठी समान असल्यास ते समान आहेत का ते तपासून आपल्याला इगेन ऊर्जा E सापडली आहे नाही तर आपण पुन्हा काही इतर ऊर्जेवर जाऊ आणि तपासणी करू तर आपण उर्जेवर स्कॅन करू शकतो आणि काय होते ते पाहू शकतो तर या दोन पद्धती आहेत ज्या आपण दिलेल्या समस्येच्या इगेन फंक्शन आणि इगेन ऊर्जा ची गणना करण्यासाठी वापरतो जसे की मी आधी म्हटल्याप्रमाणे आम्हाला अशा समस्या उद्भवल्या आहेत जिथे x 0 आणि x L दरम्यान संभाव्य काहीही असू शकते पण ते त्या भागा बाहेर ∞ असणार आहे तर ते वेव्ह फंक्शन नेहमी दोन सीमारेषांवर 0 असणार आहे आता श्रोडिंगर समीकरण उणे 22mVxψEψ आहे आता ही संख्या ℏ आणि m खूप लहान आहेत आम्ही सूक्ष्म जगाशी वागत आहोत तर या समस्याचे निराकरण करणे सांगले आहे म्हणजे अंतर आणि शक्ती 1 च्या क्रमाने आहेत याचा अर्थ आम्ही 10 दिवस उणे 36 असा क्रम लावण्याऐवजी युनिट बदलतो 10 दिवस ते उणे 19 आणि त्यामुळे संगणकावर प्रोग्राम करणे खूप कठीण होईल तर आपण उदाहरणार्थ काय करतो या प्रकरणात आपण ज्या समस्यांना आत्ता सामोरे जात आहोत त्या बाबतीत हे आहे की लांबीचे प्रमाण आपण L म्हणून घेतो जे संभाव्यतेची रुंदी आहे आणि ऊर्जा स्केल नैसर्गिकरित्या2mL2 तर लांबीचे प्रमाण 2mL2 ठेवा जे परिमाणानुसार बरोबर आहे तर यासाठी श्रोडिंगर समीकरण पुन्हा लिहू म्हणून जेव्हा आपण असे करतो तेव्हा आमच्याकडे 22md2dx2VxψEψ इथे आपण L ने गुणाकार करू आणि L2 ने भागाकार करू तर माझ्या समोर उणे 12 2mL2 जे d2d2VxxEψ असे समीकरण आहे 2mL2 द्वारे विभागले तर 12d2dxL2Vx2mL2 ψxE2mL2 ψ हे समीकरण मिळेल yxL आणि EE2mL2आणि VV2mL2 हे पुन्हा लिहून आपण हे 12d2ydy2V ψyE ψ समीकरण मिळवू आणि हे परिमाण नसलेल्या प्रमाणांमध्ये माझे समीकरण आहे y E आणि V आणि आता मी 0 आणि 1 च्या दरम्यान x साठी 0 आणि 1 दरम्यान y घेऊ शकतो लक्षात ठेवा क्वांटम मेकॅनिक्समध्ये किंवा अणू परिमाणांमध्ये L काही ऑगस्ट्रोम असू शकतात जे काही 10 10 मीटर आहे आता मी 0 आणि 1 दरम्यान y बदलू शकतो म्हणून मी y मध्ये 0 1 च्या क्रमाने वाढ घेऊ शकतो आणि अशा प्रकारे जेथे मला x च्या दृष्टीने तेच करायचे आहे ते अधिक कठीण होईल आणि ते संख्यात्मक अस्थिर असेल तर आता आपण समीकरण समाकलित करण्यास सक्षम आहोत तर पुन्हा मी हा बॉक्स घेईन जिथे दरम्यान काही संभाव्यता आहेत आता आम्ही y हे 2mL2 च्या युनिटमध्ये दिले आहे तर मी तो बार टाकणार आहे ज्यात 12d2ydy2V ψyEψ हि एक पद्धत आपण 00 ने सुरू केलेल्या क्रमांकावर जात आहोत काही संख्येला बरोबरीने आहे जे 1 असू द्या आणि नंतर समाकलित करू तर आपण काय करू हे संपूर्ण आपण लहान मध्यांतर Δx मध्ये विभाजित करू तर Δx हे बिंदू 0 005 च्या क्रमाने असू शकते काही Δx अगदी लहान संख्या आहे This is another cycle we have completed this m should be way away and now I can build up the solution and so on तर मी श्रोडिंगर समीकरणा 2 V E पासून ψ आणि 1ला सुरुवात करीन नंतर माझ्याकडे Δxजे 00Δx असेलΔx10 जे 0 आहे आत्ता Δx आणि आता मी Δx2mVΔx EψΔx लिहू शकतो हे येथून पूर्ण झालेले एक चक्र आहे मी दुसऱ्या चरणावर जाऊ शकतो आणि 2ΔxψΔxΔxΔx लिहू शकतो 2ΔxΔx ज्याची गणना आम्ही आधीच Δx केली आहे Δx आणि 2Δx आता 2V2Δx Eψ2Δx च्या बरोबरीने अद्ययावत केली आहे हे दुसरे चक्र आहे जे आपण पूर्ण केले आहे हे m दूर असावे आणि आता मी उपाय तयार करू शकतो आणि हे असेच असेल तर सर्वसाधारणपणे मी i1ii Δx लिहित आहे मी i1 ψ i1 ii Δx आणि i1 प्लस मी अपडेट करू शकतो i1 1 हे i1 2Vxi1 E च्या बरोबरीचे आहे आपण E वर अवलंबून आहोत आणि अशा प्रकारे मी वेगवेगळ्या बिंदूंवर समाधान तयार करण्यासाठी सर्व बाजूने x L जाऊ शकतो आणि नंतर ψ तपासा आपण शेवटचा बिंदू एन जो 0 च्या समान आहे आणि संख्यात्मकदृष्ट्या ते 0 आहे याची खात्री करण्यासाठी खूप कठीण आहे तर तुम्ही काय करू शकता N जे काही अत्यल्प संख्ये 10 3 किंवा 10 4 पेक्षा कमी असेल तर आपण ते स्वीकारता तर ज्या क्षणी तुम्हाला इगेन ऊर्जा Eमिळेल त्या वेळी तुम्हला ψ सापडेल जी i1⋅⋅⋅⋅N प्रत्येक बिंदूवर तुम्हाला ψ चे मूल्य देते तर आताआपण ψ सामान्य करतो नंतर 0L2dx मोजतो जे कि i1Ni2Δx आहे हे तुम्हालाCN अशी संख्या देते तुम्ही iCN जे काही तुम्ही आधी मोजले जे सामान्यीकृत वेव्ह फंक्शन देईल जे या प्रकरणात वेव्ह फंक्शन शोधण्याचा एक मार्ग आहे दुसरी पद्धत जी या प्रकरणात आवश्यक नाही परंतु मी ती देत आहे कारण येणाऱ्या काही व्याख्यानांमध्ये प्रकरणांची चर्चा करण्यासाठी हे आवश्यकता असेल पद्धत 2 मध्ये तुम्ही प्रत्यक्षात एका बाजूने निराकरण करणे सुरू करता तुम्ही दुसर्या बाजूने निराकरण करणे सुरू करता आणि तुम्ही काही बिंदू x0 वर लॉगरिदमिक व्युत्पत्तीशी जुळता जे तुम्हाला इगेन मूल्य देते तर आपल्याकडे L0 तर आपण पुन्हा हे लहान लहान अंतरांमध्ये विभाजित करू तरआपण i1i Δx लिहू आणि आम्ही आधी केलेल्या सर्व पायऱ्या आणि x 0 पासून x0पर्यंत समाकलित करा हे पूर्ण केले की शेवटचा बिंदू N आहे मग तुम्ही N 1ψ जे 0 आहे N Δx करा कारण तुम्ही डावीकडे जात आहात Δx तुम्ही कितीही वेळा मानता तरी हे N Nअसणार आहे ज्यामुळे तुम्हाला N 1N NΔx मिळेल त्यावरून अपडेट होईल तर तुम्ही दुसर्या मार्गाने उपाय तयार करा आणि नंतर xx0 वर तपासा ।left〗 हे आणि ।leftहे समान असेल आम्ही असे म्हणू शकतो की ।left ।right10 310 4 असेल एकदा ते उत्तर द्या जर ते विशिष्ट E साठी घडले तर ते इगेन मूल्य आहे तर E साठी जेव्हा हे घडते तेव्हा तुम्हाला एजीन ऊर्जा आणि संबंधित ψ आता योग्य करण्यासाठी तुम्ही डावीकडून आलात की उजवीकडून आलात तर तुम्ही जे कराल ते rightnew हे rightxleftnewx0rightnewx0च्या बरोबरीचे असावे यामुळे हे सुनिश्चित होईल की आता तरंग फंक्शन xx0 वर जुळते आणि नंतर तुम्हाला निरंतर वेव्ह फंक्शन मिळेल तर मी तुम्हाला जे दिले आहे ते या विशिष्ट प्रकारच्या समस्येमध्ये आहे जेथे वेव्ह फंक्शन आणि एजीन ऊर्जा कशी शोधावी या दोन सीमेवर वेव्ह फंक्शन नाहीसे होते तर निष्कर्ष काढण्यासाठी आपण श्रोडिंगर समीकरण एकत्र करणे शिकलो जेथे एका विशिष्ट समस्येसाठी x≤0 साठी Vx∞ आहे x≥L आहे आणि x दरम्यान V च्या बरोबरीचे आहे तर 00 आणि असेच ψ आहे आणिआपल्याला उपाय शोधण्याचा एक मार्ग सापडला आता आपण पुढील व्याख्यानात अशा प्रकरणांचा विचार करू जिथे हे या सीमांवर नाहीसे होत नाही परंतु सर्व मार्गांनी अनंताकडे जाते त्या परिस्थितीसाठी उपाय शोधा